मानस शास्त्राच्या विविध विषयांवर आपली चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्या मनात येणारा प्रश्न म्हणजे 'मानसशास्त्र का ' एखाद्याने या विषयाचा अभ्यास का करावा तर आपल्याकडे त्याची अनेक कारणे आहेत आणि त्यातील पहिले कारण हे आपल्याला स्वतःस आणि इतरांना समजण्यास मदत करते आता आपल्या सर्वांना माहित आहे की मानवी वर्तनाचे बरेच परिमाण आहेत तर मग जीवनातील परिस्थितीत स्वतः ला कसे उभे करावे जेव्हा आपण अनुभवत असलेल्या परिस्थितीनुसार स्वत ला स्थान देऊ इच्छित असाल जेव्हा आपल्याला इतरांना आपण ज्या परिस्थितीत आहात त्यात समजून घ्यावे लागते तेव्हा मानसशास्त्र अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकते जर आपणास काही प्रतिकूल अनुभव येत असतील तर मानसशास्त्र आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे सामना करण्यास मदत करते आणखी हे आपल्याला वर्तन विषयक विकृतीआणि एखाद्याच्या विचारातील सर्व प्रकारची विसंगती समजण्यास मदत करते सामान्यत जर आपण कोणत्याही परिस्थितीत मानवी वर्तनाकडे लक्ष दिले तर आपल्याला असे दिसून येईल की संभाव्य प्रतिसादांचे विस्तृत वर्ण असू शकतात काही मानसशास्त्रज्ञ यास 'डायरेक्ट ओव्हर अटॅक' म्हणतात आपल्याकडे एखादी समस्या आहे आपण एक रणनीती आखतो आपण ती अंमलात आणतो आणि शेवटी आपण त्या समस्येवर मात करतो हेच 'डायरेक्ट ओव्हर अटॅक' होय तेथे काही पर्यायी प्रतिक्रिया असू शकतात तुम्ही परिस्थितीवर थेट हल्ला करत नाही आहात परंतु तुम्ही दिलेल्या विशिष्ट कृतीचा पर्याय असलेल्या विशिष्ट प्रकारच्या वर्तनात्मक प्रतिसादाची निवड करताय तर तिसरी शक्यता असू शकते जिथे तुम्ही काही विशिष्ट प्रतिरक्षणासह पुढे जाल आणि हे म्हणजे बॉर्डरलाइन डिफेंस ज्याचा मुख्यतः अर्थ आहे आपण लज्जा किंवा अपराधीपणाची भावना न बाळगता आपला बचाव करण्यास सक्षम आहात आणि त्याच वेळी आपले वर्तन देखील सामाजिकरित्या स्वीकार्य आहे जे बॉर्डरलाइन डिफेंसीव रिएक्शन्स आहे आणि नंतर आपण घेत असलेल्या सामाजिकरित्या न स्वीकारल्या जाणार्या प्रतिक्रियांच्या पायऱ्या येतात परंतु नंतर ते त्यांच्या पलीकडे जाऊन यावर मात करतात ते सामाजिक स्वीकृतीची एक सीमारेषा म्हणून ओळखल्या जाणार्या सीमेच्या पलीकडे जातात डायरेक्ट ओव्हरट अटॅक आणि वैकल्पिक प्रतिक्रिया यांना संपूर्ण स्वस्थ प्रतिसाद म्हणून मानले जाते तर बॉर्डरलाइन डिफेंस रिएक्शन्स आणि अस्वीकार्य सामाजिक प्रतिक्रिया ग्रे झोन अंतर्गत येतात बॉर्डरलाइन झोन चा अर्थ असा आहे की समान वागणुकीची थोडी अधिक तीव्र प्रतिक्रिया किंवा प्रतिष्ठा आणि मग कदाचित चिकित्सक आपले आचरण खराब झाल्याचा विचार करण्यास सुरवात करतील आणि मग अर्थातच या प्रतिक्रियांना वैद्यकीय अर्थ दिला जातो जिथे यांना एकतर सायकोसोमॅटिक रिस्पोंसेस म्हणून संबोधले जाते त्यांना न्युरोटिक रिस्पोंसेस म्हणून संबोधले जाते किंवा सायकोटिक रिस्पोंसेसची गंभीर लक्षणे म्हणून त्यांचा विचार केला जातो जेव्हा आपण विचार करतो की मी एखाद्या मानवांच्या समूहाकडे आणि एखाद्या दिलेल्या परिस्थितीत प्रतिसादांची संपूर्ण गतिशीलता पाहत आहे तेव्हा मला अधिक स्पष्ट होते की माझ्याकडे संभाव्य स्वाभाविकता किंवा अगदी सामान्य क्षेत्रामध्ये देखील संभाव्य मानवी प्रतिक्रियांचा पूर्ण विस्तृत समाज आहे मानसशास्त्र आपल्याला हे काम अधिक चांगले करण्यात मदत करू शकते म्हणूनच जरी आपण अशा लोकांपर्यंत पोहोचलो जे स्वाभाविक प्रतिसादांसह पुढे येत असतील तरीही आपल्याकडे यासाठी अधिक स्वीकार्यता समजूतदारपणा आणि अधिक सहनशीलता असेल आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला मानसिक विकार अधिक चांगले समजले असतील तर कदाचित हे आपले तसेच त्या पीडित व्यक्तीचे जीवन सुलभ करेल मानसशास्त्र आपल्याला प्रदान करते असे आणखी एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे संबंध समजून घेणे स्पष्टपणे बोलायच झालं तर हा विषय आपणास मानसिक दृष्ट्या निरोगी बनवीत नाही परंतु नक्कीच हे ज्ञान तुमच्या कार्यक्षेत्रात तसेच कौटुंबिक आघाडीवरील परस्पर संबंधांवर सकारात्मक परिणाम करेल तिसरा महत्त्वाचा पैलू जर तुम्हाला हा नाजूक विषय समजला तर हे या तीक्ष्ण विश्लेषणात्मक कौशल्याने आपली विश्लेषणात्मक क्षमता तीव्र करते इतरांना समजून घेण्यासाठी अधिकाधिक वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकारलेल्या पद्धतीसह पुढे गेल्याने काय घडेल ते आपल्याला कळेल विश्लेषणात्मक विचार आणि वैज्ञानिक पद्धतींमधील आपल्या प्रशिक्षणामुळे आपण खूप सोयीस्करपणे भिन्नता निर्माण करू शकाल भिन्नतेची एक मोठी सीमा आपण सामान्य व्यव्हारज्ञान आणि ज्याला प्रतिकृति म्हणून संबोधित संदर्भ म्हटले जाते ज्याद्वारे आपण रेखांकन करू शकतो बर्याच गोष्टी सामान्य असतात आणि जेव्हा आपण स्वतःला एखाद्या निरीक्षणाचे शास्त्रज्ञ असल्याचे मानता तेव्हा आपण मोठी चूक करू शकता एकदा का मानसशास्त्रज्ञांद्वारे वैज्ञानिक चाचणी केलेल्या आणि वर्तनविषयक संशोधनात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या वैज्ञानिक पद्धती तुम्ही विकसित केल्या तुमची विश्लेषणात्मक क्षमता धारदार केली आणि तुम्हाला त्या समजल्या तर तुम्ही अगदी सहजपणे त्याचा बारकाईने विचार करू शकाल जरी हे दिसून येते आणि सामान्यपणे हे कमी केले जाऊ शकते परंतु आपणास स्वतःस त्या कपातीसह पुढे जाण्यास आवडत नाही कारण आपल्याला अजूनही शंका आहे की ही जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याऐवजी एक सामान्य गोष्ट आहे आणि नंतर जेव्हा आपण मानसशास्त्राच्या पद्धतींकडे जातो तेव्हा तिथेही आपण बोलतो की निरीक्षण ही एक पद्धत आहे तर इतके काय आहे की अगदी निरीक्षणासारख्या सोप्या गोष्टी जरी संपूर्ण परिणाम अधिक वैज्ञानिक बनवू शकतात किंवा निकाल मुळात केवळ सामान्य प्रकारच्या निरीक्षणाचाच असेल ज्यामध्ये काही त्रुटी असू शकतात तर कमीतकमी या विषयाबद्दल समजून घेणे आपल्याला ती सीमा अधिक आणि अधिक स्पष्ट करण्यास मदत करेल आणखी एक महत्त्वाचा पैलू हा आहे की हा विषय समजून घेतल्यास आपण आपल्या कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रभावी होऊ शकता कारण आपल्याला मानवी वर्तनाचे ज्ञान मिळते आणि यामुळे कामाच्या ठिकाणी मानवी गतिशीलता समजण्यास सुलभ होईल तर कोणीतरी का करीत आहे तो किंवा ती काय करत होती लोक असा विचार का करतात का विशिष्ट प्रकारची स्वीकृती नकार काही प्रकारच्या गप्पाटप्पा विशिष्ट प्रकारच्या अफवा ठराविक प्रकारच्या पूर्वकल्पना आहेत का काही लोक पर्यटक आहेत आणि काही नाहीत आपल्या मानवी वागणुकीच्या सर्व गोष्टींचा आपण सहजपणे उलगडा करण्यास सक्षम होऊ शकाल आणि हे आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रभावी बनवेल मानसशास्त्र अर्थातच आपल्या जीवनातील प्रत्येक घटकास स्पर्श करते ज्यामुळे आपल्या जीवनावर प्रभाव पडतो मुख्यत्वे तो वैयक्तिक स्वरूपाचा असू शकतो तो सामाजिक स्वरूपाचा असू शकतो ते अगदी सांस्कृतिक घटक सुद्धा असू शकतात जे आपल्या वर्तनावर परिणाम करतात हे समजण्यास आपल्याला अगदी सोयीस्कर होईल वर्तनावर परिणाम करणारे घटक काय आहेत आणि तेथे आपण काय करत आहात आणि का करत आहात किंवा इतर जे करीत आहेत ते का करीत आहेत हे आपल्याला समजू शकेल मानसशास्त्र समजून घेतल्यामुळे नक्कीच आपल्या संवादाच्या क्षमतेत सुधारणा होण्यास मदत होते खासकरुन आपल्या भावना अधिक संतुलित मार्गाने व्यक्त केल्या जाण्यासाठी भाषेच्या योग्य वापरासाठी आणि आपली शाब्दिक अभिव्यक्ती जी आपल्या देहबोलीशी प्रशंसापूर्वक जुळलेली असेल या सर्वांमधे तुम्हाला मानवी जीवनाच्या सर्व प्रकारांमध्ये आणि प्रत्येक टप्प्यात नवजात पौगंडावस्थेत प्रौढ ज्येष्ठ नागरिक आणि सर्व प्रकारच्या भिन्न शैलीत रुचि निर्माण होते आता जेव्हा मी वर्तनाच्या मानसिक स्वरूपाच्या नमुन्याशी डायरेक्ट ओवरट अटॅक'चा उल्लेख करीत असेन तेव्हा या स्पेक्ट्रमवर तुम्ही जिथेकुठे जाल तिथे तुमचे आयुष्य खूपच कौतुकास्पद असेल आणि नक्कीच इतर विषयांच्या आपल्या समजुतीनुसार आपली मानसशास्त्र समजून घेण्याची प्रशंसा केली जाऊ शकते आणि त्याच वेळी आपल्या मानसशास्त्र समजून घेण्यामुळे संबंधित विषयांच्या आपल्या समजुतीचे कौतुक देखील होऊ शकते तर हेच कारण आहे की आपण सर्वांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे आणि कदाचित यामुळेच मी आपल्याशी संवाद साधण्यास सक्षम आहे की आपल्यासाठी मानसशास्त्र का आवश्यक आहे आणि हा कोर्स घेतल्याबद्दल धन्यवाद आपण 'मानसशास्त्र का' हे समजुन घेतले आहे आणि आता इतर बाबी समजून घेण्यास पुढे जाऊ तुमच्या मनात येणारे स्पष्ट प्रश्न म्हणजे आता यातील वेगवेगळी क्षेत्रे कोणती आहेत किंवा विषयाचा विस्तार किती आहे विचारात घेतलेले विषय कोणते आहेत जर मी मानसशास्त्रा सारख्या विषयासह पुढे गेलो तर ठीक आहे माझ्याकडे तुम्ही समजून घेण्यासाठी दोन गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे एक मी तुमच्याशी अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या विविध विभागांबद्दल माहिती सांगणार आहे आणि या भागात खरोखर काय समाविष्ट आहे हे मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि ही माहिती मी अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या वेबसाइटवरून मोठ्या प्रमाणात पुनर्प्राप्त केली आहे परंतु मला वाटते की हे अत्यावश्यक आहे कारण वेगवेगळी कार्यक्षेत्र काय आहेत ज्यात मानसशास्त्रज्ञांनी उद्यम करण्याचा प्रयत्न केला आहे हे समजून घेण्यात मदत करेल आणि नंतर मी काही प्रबळ क्षेत्रांकडे येईल आणि काही क्षेत्रात अजूनही संशोधन चालू आहेत आणि ते अधिक चांगल्या प्रकारे प्रस्थापित करणे बाकी आहे अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनचा पहिला विभाग ज्यास सामान्य मानसशास्त्र म्हटले जाते आणि मुळात यात विविध वैशिष्ट्ये आहेत ज्यात मानसशास्त्राच्या विविध उपशाखेतून एकाधिक दृष्टीकोन समाविष्ट आहेत दुसरा विभाग जो मानसशास्त्राच्या अध्यापनाबद्दल बोलतो तो संसाधने आणि सेवा तसेच व्यावसायिक विकासासाठी सहयोगी समुदाय प्रदान करणार्या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन हाताळते तिसरा विभाग जो प्रायोगिक मानसशास्त्र विभाग आहे जो प्रायोगिक मानसशास्त्र आणि संज्ञानात्मक चिकित्सेचा एक समाज आहे आणि तो एक शास्त्र म्हणून प्रायोगिक मानसशास्त्राच्या विकासाकडे लक्ष देतो पाचवा विभाग जो परिमाणात्मक आणि गुणात्मक पद्धतीची काळजी घेतो मूलतः मूल्यात्मक मोजमाप आणि आकडेवारी यावर लक्ष केंद्रित करते नंतर जेव्हा आपण तपशीलांवर येऊ तेव्हा आपल्याला हे समजेल की मानवांमध्ये असलेल्या प्रत्येक क्षमता मानसशास्त्रज्ञांनी प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला आहे तर एकदा का तुम्ही प्रमाण निश्चित केले जर तुम्ही वैशिष्ट्य वर्तनात्मक परिणामास काही संख्येने रूपांतरित केले तर निश्चितच आपल्याला विश्लेषणासाठी आकडेवारीची आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे गुणात्मक संखीकी काढण्याचे मार्ग आणि पद्धती असू शकतात उदाहरणार्थ एखाद्याने कथानके गोळा केली आणि कथानके विश्लेषित केले तर या विषयात परिमाणात्मक आणि गुणात्मक या दोन्ही पद्धतींचा अवलंब केला जातो आणि त्यास प्रोग्राम मूल्यांकन मोजमाप सांख्यिकी मूल्यांकन आणि विविध प्रकारच्या गुणात्मक पद्धती म्हणून ओळखले जाते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचा सहावा विभाग मूलतः बिहेव्हीयरल न्यूरोसायन्स आणि तुलनात्मक मानसशास्त्र हाताळतो जिथे आपण समानता आणि वेगळेपणा शोधत मानव आणि इतर प्राण्यांचे वर्तन पाहतो आणि मुळात आपण गोष्टींकडे विकासात्मक आणि विकासाच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो जसे की बिहेव्हीयरल न्यूरोसायन्स वर्तनाचे जीवशास्त्र आणि वर्तन आणि आकलनची स्मरणशक्ती आकलन प्रेरणा आणि भावना यांच्याशी त्याचा संबंध पाहण्याचा प्रयत्न करते मानसशास्त्राचे सामान्य विषय हे मेंदू आणि त्याचे वर्तन त्याची उत्क्रांती त्याचे कार्य मेंदूची विकृती यांच्याशी संबंधित गोष्टी विचारात घेतात न्यूरोप्लास्टिसिटी कशी कार्य करते मेंदूच्या नुकसानीनंतर मेंदूत स्वतःची दुरुस्ती कशी होते मेंदू वर्तन संवाद आणि रोगप्रतिकार प्रणाली हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आणि उर्जा नियमन प्रणालींशी संवाद कसा होतो या विषयावर अधिक भर दिला जातो या विभागाचे हे व्यापक कार्यक्षेत्र आहे ज्याकडे आता अधिक लक्ष दिले जाते सातवा विभाग जो विकासात्मक मानसशास्त्र हाताळतो मूलतः शैक्षणिक बाल देखभाल धोरण आणि संबंधित मांडणीमध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग पाहतो आठवा विभाग जो व्यक्तिमत्व आणि सामाजिक मानसशास्त्र विभाग आहे व्यक्तिमत्व आणि सामाजिक मानसशास्त्र क्षेत्रातील मूलभूत आणि उपयोजित संशोधन आणि पद्धती पाहतो आणि हे सामाजिक आणि भौतिक वातावरणाची आणि अशा प्रकारच्या वातावरणात मानवी प्रतिसाद यांची काळजी घेतो नववा विभाग हा सामाजिक विषयांच्या मानसशास्त्रीय अभ्यासासाठीचा समाज आहे हे असे एक क्षेत्र आहे जेथे मानसशास्त्रज्ञ आणि संबंधित सामाजिक शास्त्रज्ञ विविध सामाजिक समस्यांच्या मानसिक पैलूंवर समूह समुदाय राष्ट्र यांच्या मानवी समस्यांबद्दल सामायिक संबंध व्यक्त करतात आणि ज्यांना राष्ट्रीय सीमा नाहीत अशा समस्यांचीही काळजी या विभागात घेतली जाते मानसशास्त्र आणि कला जे अधिकाधिक एकात्मिक स्वरूपाचे आहेत आणि त्यात दृश्य कला कविता साहित्य संगीत आणि नृत्य समाविष्ट आहे तर येथे आपण सर्जनशील आणि कला भाग पाहता तर सर्जनशीलता ज्यामध्ये विकासात्मक प्रेरक भावनाप्रधान आणि संज्ञानात्मक प्रक्रिया समाविष्ट असतील तथापि कला भागात कलात्मक घटक ज्यात सौंदर्यविषयक सामग्रीचे प्रकार आणि कार्य समाविष्ट असतात आणि प्रेक्षक अशा प्रकारच्या कलांना त्यांच्या पसंतीच्या दृष्टीने त्या कलात्मक परिणामांच्या निर्णयाच्या संदर्भात कसे प्रतिसाद देतात हेच मानसशास्त्र आणि कला करतात बारावा विभाग सर्वज्ञात असलेला क्लिनिकल सायकॉलजी विभाग होय मूलभूतपणे हे क्लिनिकल सायकॉलजी चे शास्त्र हाताळते तसेच तो वैयक्तिक नैदानिक शून्य मानसशास्त्र मूल्यांकन वर लक्ष केंद्रित करतो आणि दुसरे म्हणजे हे विशिष्ट गटातील स्त्रिया आणि वांशिक अल्पसंख्यांकांवर अर्थातच इतर विशेष गटावरही लक्ष केंद्रित करते तेरावा विभाग म्हणजे कनसल्टिंग सायकॉलजी विभाग जो मुळात सल्लामसलत प्रक्रियेसह उपयोजित उपक्रम संशोधन उन्नतीकरण शिक्षण आणि प्रशिक्षण याकडे लक्ष देतो सल्लामसलत कौशल्य सिद्धांत आणि ज्ञान विकास यांचीही काळजी या विभागणीने घेतली आहे चौदावा विभाग पुन्हा मानसशास्त्राच्या क्षेत्रातील सामान्यपणे ओळखला जाणारा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र विभाग होय जो सर्व प्रकारच्या संस्था आणि कार्य रचनांवर मानसशास्त्राच्या अनुप्रयोगाकडे पाहतो ज्यात व्यावसायिक उद्योग कामगार संघटना सार्वजनिक संस्था अशा सर्व परिस्थितींमध्ये मानवी गतिशीलता कसे कार्य करते ते पाहते चाचणी किंवा मूल्यांकन नेतृत्व कार्यसंघ व्यवस्थापन कार्यस्थळाची सुरक्षा कार्य जीवनाची परिस्थिती तसेच त्यातील विविधता संतुलन ठेवने आणि त्या प्रकारच्या विविधतेत एखादी व्यक्ती स्वतःला कशी समायोजित करते याकडे या क्षेत्रामध्ये काम करणारे मानसशास्त्रज्ञ स्वतःस गुंतून ठेवतात पंधरावा विभाग हा शैक्षणिक मानसशास्त्र विभाग आहे जो संशोधन अध्यापन किंवा शैक्षणिक रचनांमधील सराव अध्यापनाच्या विस्तृत स्पेक्ट्रम साठी अनुप्रयोग प्रशिक्षण आणि शिकण्याच्या प्रश्नांकडे पाहतो त्यांनी स्वतःला याच्याशी संबंधित ठेवले आहे सोळावा विभाग हा शालेय मानसशास्त्र विभाग आहे जो मुळात किशोरवयीन मुले आणि कुटुंबांमधील सर्व प्रकारच्या मानसिक सेवांच्या वितरण आणि इतर उपयोजित केलेल्या रचनांकडे पाहतो सतराव्या विभागातील समुपदेशन मानसशास्त्र विभाग पुन्हा सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक आहे जो शिक्षण आणि प्रशिक्षण वैज्ञानिक तपासणी सराव आणि विविधता यात गुंतलेला आहे तसेच ते व्यावसायिक मानसशास्त्रात लोकांच्या रूचीची काळजी घेतात अठरावा विभाग म्हणजे सार्वजनिक सेवेतील मानसशास्त्रज्ञ हे मानसशास्त्रीय सराव संशोधन प्रशिक्षण आणि धोरण तयार करणे समुदाय आणि राज्य मानसशास्त्रज्ञ गुन्हेगारी न्याय पोलिस आणि सार्वजनिक सुरक्षा तसेच दिग्गजांच्या बाबतीत मानसशास्त्रज्ञ यासारख्या क्षेत्रातील लोकांच्या गरजा पाहतो तर या गोष्टी आहेत ज्यामध्ये ते स्वतःला व्यस्त ठेवतात एकोणिसावा विभाग सैनिकी मानसशास्त्र विभाग सशस्त्र सैन्याशी संबंधित समस्यांवरील मानसशास्त्रीय संशोधनाच्या वापराकडे लक्ष केंद्रित करतो त्यानंतर विसावा विभाग प्रौढ विकास आणि वृद्धत्व मुळात ते स्वत ला प्रौढ वयातील मानसिक विकास आणि बदल यांच्याशी संबंधित ठेवतात 21 वा विभाग हा प्रायोगिक आणि अभियांत्रिकी मानसशास्त्रज्ञ आहे ते प्रामुख्याने मानसशास्त्रीय तत्त्वे ज्ञान आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी संशोधन ग्राहक उत्पादने उर्जा प्रणाली संप्रेषण आणि माहिती वाहतूक निर्णय घेण्याची प्रक्रिया कामाची रचना आणि राहणीमान वातावरण यांचा विचार करतात तर वापरकर्त्यांची आवश्यकता सुधारित समजुतीद्वारे अधिक सुरक्षित अधिक प्रभावी आणि अधिक विश्वासार्ह प्रणाली यावर प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ आणि अभियांत्रिकी मानसशास्त्रज्ञ लक्ष केंद्रित करतात पुनर्वसन मानसशास्त्राकडे पाहणारा हा 22 वा विभाग मूलत अपंगत्व आणि पुनर्वसनाच्या मानसशास्त्रीय पैलूंकडे पाहतो 23 वा विभाग हा ग्राहक मानसशास्त्र आहे जो ग्राहकांच्या मानसशास्त्राकडे आणि लोक कल्याणाकडे पाहतो 24 वा विभाग म्हणजे सैद्धांतिक आणि तत्वज्ञानाचे मानसशास्त्र जे मुळात मानसशास्त्रीय सिद्धांत आणि त्यांचे वैज्ञानिक आणि दर्शनिक परिमाण या दोन्ही गोष्टींकडे पाहतो आणि त्या दरम्यानचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न करतो 25 वा विभाग वर्तनाचे प्रायोगिक विश्लेषण विभाग आहे जो प्राणी आणि मानवी वर्तनाचे प्रायोगिक विश्लेषण पाहतो आणि त्यांच्या वर्तन समजून घेतल्याच्या परिणामाचा उपयोग ते मानवी प्रकरणात कसे वाढविले जाऊ शकते याकडे पाहतात 26 वा विभाग हा मानसशास्त्राचा इतिहास विभाग आहे तो मुळात समकालीन मानसशास्त्र त्याचा मानसशास्त्रातील इतर वैज्ञानिक क्षेत्राशी संबंध आणि समाजातील त्याची भूमिका समजून घेऊन मानसशास्त्राच्या इतिहासाबद्दल जागरूकता आणि आवड याकडे पाहतो 27 वा विभाग हा समुदाय मानसशास्त्र आहे जो व्यक्ती आणि सामाजिक प्रणालींमधील परस्पर संबंधांकडे पाहतो ज्यामुळे समुदाय संदर्भ तयार होतो 28 वा विभाग मानसोपचारशास्त्र आणि पदार्थाचा गैरवापर आहे आणि नावानुसार हे मूलतः वर्तनावरील औषधाच्या दुष्परिणामांबद्दलच्या माहितीच्या प्रसारात गुंतलेले आहे मानसिक किंवा मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या औषधाचे रसायने वर्तन संवाद आणि प्राणी व मानवांमधील इतर पर्यावरणीय घटकांचा वर्तनात्मक प्रभावाकडे पाहते त्यातील प्राण्यांच्या संशोधनाची बाजू मज्जातंतू विषाणूविज्ञान आणि मानसोपचारशास्त्राकडे देखील पाहते आणि मुख्य म्हणजे अंमली पदार्थांचे व्यसन आणि औषधाच्या नियमनाशी संबंधित सार्वजनिक धोरण तसेच पदार्थाच्या गैरवापरांकडे हा विभाग अधिक लक्ष देतो 29 वा विभाग म्हणजे मनोचिकित्सा विभाग होय आणि हा प्रामुख्याने मनोचिकित्सेचे जतन आणि विस्तार मनोचिकित्सा आणि मनोचिकित्साविषयी संबंधांवर आधारित पुराव्यांची वाढ करणे याकडे पाहते 30 वा विभाग हा मानसशास्त्रीय संमोहन विभाग आहे जो मन शरीर यांची जोडणी किंवा विगमन पाहतो परंतु प्रामुख्याने ते वर्तणुकीशी संबंधित औषध तसेच व्यावसायिक आणि सार्वजनिक शिक्षणामध्ये संमोहन करण्याच्या अनुप्रयोगाच्या प्रगतीकडे पाहतात 31 वा विभाग मुळात राज्य मनोवैज्ञानिक संघटनांशी संबंधित आहे तर आपण त्याच्या तपशीलांमध्ये जाणार नाही 32 वा विभाग म्हणजे मानवतावादी मानसशास्त्र विभाग आहे जो मानवी अनुभव तत्वज्ञानी मानवतावाद अस्तित्त्ववाद आणि भौतिकवाद मनोचिकित्सा शिक्षण व्यवस्थापन सामाजिक जबाबदारी आणि बदल यांच्या संपूर्ण समृद्धतेकडे पाहतो हे मानवतावादी मानसशास्त्रज्ञांच्या चिंतनाचे विषय आहेत 33 वा विभाग हा बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर विभाग आहे आणि पुन्हा एकदा नावाप्रमाणेच ते त्यांच्याशी संबंधित आहे किंवा ते बौद्धिक आणि विकासात्मक अपंगांच्या उपचारातील सरावामध्ये त्यांच्याशी मर्यादित आहेत ते वर्तन बदल आणि तंत्रज्ञान दुहेरी निदान लवकर हस्तक्षेप वृद्धत्व आणि प्रौढ विकास आणि तारुण्यातील परिवर्तन या गोष्टींकडे विशेष लक्ष केन्द्रित करतात 34 वा विभाग जो पर्यावरणीय लोकसंख्या आणि संवर्धन मानसशास्त्र आहे ते मानव आणि इतर नैसर्गिक आणि अंगभूत वातावरण यांच्यामधील परस्परसंवादाकडे पाहतात मानवी वर्तन आणि तसेच अंगभूत जागा रमणीय भूप्रदेश आणि नैसर्गिक वातावरणाचे आराखडे वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी मानसिक आरोग्य आणि नैसर्गिक पर्यावरणामधील इतर प्रजातींचे सहकार्य तसेच उच्च लोकसंख्या घनतेचे मानसिक परिणाम हे पर्यावरणीय लोकसंख्या आणि संवर्धन मानसशास्त्रज्ञांच्या चिंतनाचे घटक आहेत 35 वा विभाग जो महिलांचे मानसशास्त्र विभाग आहे ते स्त्रियांच्या मानसशास्त्रात रस असणार्या सर्व स्त्रीवादी स्त्रिया आणि पुरुषांच्या संघटनात्मक आधाराकडे पाहतात 36 वा विभाग जे धर्म आणि अध्यात्म यांचे मानसशास्त्र आहे ते धर्म आणि अध्यात्माच्या विविध रूपांतील व्याख्यात्मक चौकटीकडे पाहतात आणि ते मुळात मानसिक आणि धार्मिक दृष्टीकोन आणि संस्था यांच्यामधील संवाद आणि देवाणघेवाण यावर लक्ष केंद्रित करतात 37 वा विभाग मूल आणि कौटुंबिक धोरण आणि सराव हा आहे ते मुळात बालक आणि तरुणांसाठीच्या सेवा आणि सेवा संरचनेकडे पाहतात मानववंशशास्त्र कायदा आणि बालरोगशास्त्र यासारख्या इतर क्षेत्रात मानसशास्त्रीय ज्ञान रोजगार शिक्षण करमणूक आणि कुटुंब नियोजन यासारख्या क्षेत्रात त्यांची काळजी घेतली जाते तसेच ते वांशिक अल्पसंख्याकांच्या गंभीर गरजांवर मुलांच्या माध्यमांद्वारे बाल शोषण प्रतिबंध कार्यक्रमाची प्रभावीता आणि किशोरवयीन हिंसक गुन्हेगारांवर उपचार याकडे देखील लक्ष केंद्रित करतात 38 वा विभाग जो आरोग्य मानसशास्त्र विभाग आहे तो प्रचलित चर्चेचा विषय आहे हे क्षेत्र मूलतः मूलभूत आणि नैदानिक संशोधनातून आरोग्य आणि आजाराकडे लक्ष देते सध्याच्या मानसशास्त्रीय ज्ञानासह आरोग्य आणि आजाराबद्दल बायोमेडिकल माहितीचे एकत्रीकरण करते आणि विशेषतः त्यांनी वृद्ध स्त्रिया आणि अल्पसंख्याकांच्या आरोग्याच्या समस्यांपर्यंत स्वत ला मर्यादित ठेवले आहे 39 वा विभाग हा मनोविश्लेषण विभाग आहे जे मूलतः अभ्यास आणि सराव आणि मनोविश्लेषण आणि मनोविश्लेषक मनोचिकित्साचा विकास करण्याकडे लक्ष देते 40 वा विभाग म्हणजे क्लिनिकल न्यूरोसायकॉलजी विभाग आहे जो मुळात मेंदू आणि मानवी वर्तन यांच्यातील संबंधांकडे पाहतो ज्यात ते मनोवैज्ञानिक संज्ञानात्मक शारीरिक विकासात्मक वैद्यकिय पुनर्वसन आणि शालेय न्यायवैद्यक आणि मानसशास्त्राच्या आरोग्याचे पैलू पाहतात 41 वा विभाग म्हणजे अमेरिकन सायकॉलजी लॉ सोसायटी जो मुळात कायदा आणि कायदेशीर संस्था समजून घेणे आणि कायदेशीर प्रणालीमध्ये मानसशास्त्राच्या अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करते 42 वा विभाग स्वतंत्र अभ्यासात मानसशास्त्रज्ञ हा आहे जे व्यावसायिक कौशल्ये वाढविण्यासाठी स्वत ला साधने आणि शिक्षणाच्या संधींमध्ये मर्यादित करतात कौटुंबिक मानसशास्त्र हा 43 वा विभाग आहे जो कुटुंब आणि जोडप्यांवर लक्ष केंद्रित करतो 44 वा विभाग हा लेस्बियन समलिंगी उभयलिंगी आणि ट्रान्सजेंडर समस्यांचा मानसिक अभ्यास आहे आणि ते प्रामुख्याने मानवी लैंगिक प्रवृत्ती व्यावसायिक मानके सार्वजनिक धोरण तरुण कुटुंब वांशिक वर्णीय विषयांवर तसेच संपूर्ण मानवी लैंगिक प्रवृत्तीमागील विज्ञान यावर 44 वा विभाग लक्ष केंद्रित करतो 45 वा विभाग जो संस्कृती वांशिकता व वर्ण यांचा मानसशास्त्रीय अभ्यास आहे व ते वांशिक अल्पसंख्याक विषयांवर तसेच लोककल्याणासाठी मानसिक ज्ञानाचा वापर याकडे पाहतात मीडिया मनोविज्ञान आणि तंत्रज्ञान हा 46 वा विभाग आहे जो मीडिया संप्रेषण आणि तंत्रज्ञान मानवी वर्तनावर माध्यमांचा प्रभाव आणि मीडिया आणि साक्षरतेच्या विकासासाठी सार्वजनिक आणि व्यवसायासाठी आवश्यक प्रभाव याकडे लक्ष देतो 47 वा विभाग हा खेळ व्यायाम आणि कार्यप्रदर्शन मानसशस्त्र आहे जेथे व्यायाम आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ञ काम करतात 48 वा विभाग जो शांतता संघर्ष आणि हिंसा आहे ते शांतता अहिंसक संघर्ष निराकरण सलोखा आणि परिणामांना कारणीभूत असतात आणि हिंसा तसेच विध्वंसक संघर्षास प्रतिबंध करतात 49 वा विभाग गट मानसशास्त्र आणि गट मनोचिकित्सा आहे आणि ते या दोन विषयांवर लक्ष केंद्रित करतात 50 वा विभाग म्हणजे व्यसन मानसशास्त्र विभाग होय ज्यामध्ये व्यसनमुक्तीचे वर्तन पाहिले जाते ज्यात दारू निकोटीन आणि इतर औषधांचा त्रासदायक वापर यासह जुगार खाणे लैंगिक वागणूक किंवा खर्च यांचा समावेश असलेल्या व्यसनाधीन वागण्याकडे देखील या क्षेत्रात कार्य करणार्या मानसशास्त्रज्ञांनी काळजी घेतली आहे 51 वा विभाग पुरुष आणि पुरुषत्वाचा मानसिक अभ्यास आहे आणि ते पुरुषांसमोर असलेल्या गंभीर समस्यांकडे पाहतात 52 वा विभाग हा आंतरराष्ट्रीय मानसशास्त्र विभाग आहे जो मूलत संदर्भित आणि सांस्कृतिकदृष्ट्या समावेशक मानसशास्त्र विज्ञान आणि सराव आणि लोकांच्या हितासाठी आणि जागतिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी कार्य करते 53 वा विभाग म्हणजे नैदानिक मूल आणि पौगंडावस्थेतील मुलांचे मानसशास्त्र होय जे मुलांचे आणि कुटुंबांचे मानसिक आरोग्य पाहते 54 वा विभाग म्हणजे बालरोग मानसशास्त्र विभाग आहे जे पुरावा आधारित पद्धतींच्या वापराद्वारे बाल आरोग्य आणि मुले पौगंडावस्थेतील लोक आणि त्यांचे कुटुंब यांचा विकास या संदर्भात मानसशास्त्राची तत्त्वे आणि त्याचा अनुप्रयोग पाहतात 55 वा विभाग औषधोपचाराच्या प्रगतीची काळजी घेणारा विभाग आहे आणि हा विभाग मुळात मानसऔषधनिर्माणशास्त्रासह एकत्रित मानसशास्त्रीय उपचारांकडे पाहतो आणि शेवटचा विभाग जो 56 विभाग आहे तो ट्रॉमा सायकॉलजी विभाग आहे जे ट्रौमटिक स्ट्रैस संबंधित व्यावसायिक आणि सार्वजनिक शिक्षण पाहते आपण येथे अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेच्या सर्व विभागांवर लक्ष दिले आहे तर ते आपल्याला सांगते की मानसशास्त्राच्या आकलनाचा विस्तार किती विस्तृत आहे आणि म्हणूनचआपल्याला जाणवेल की आता तुम्ही मानवाशी संबंधित जे काही विचार करू शकता त्यास मानसशास्त्राची एक किंवा दुसरी शाखा हाताळते तर मानसशास्त्राचा अभ्यास का हे समजून घेतल्यानंतर अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेच्या विविध विभागांकडे पाहिल्यानंतर जर आपल्याला आता हे समजून घ्यायचे असेल तर जाणून घ्या की असे कोणते क्षेत्र आहे ज्यात मानसशास्त्रज्ञ स्वतःला गुंतवुन ठेवतात आपण संपूर्ण माहिती पाहिली आहे आता मी लवकरच त्यांचा सारांश घेईन तर सामान्य मानसशास्त्र मूलत वर्तनाच्या मूलभूत वैशिष्ट्यांकडे पहाते आणि सामान्य व मूलभूत प्रक्रिया त्यांचे नियमन करणार्या कायद्यांचा शोध घेते न्यूरोसायक्लॉजिकल बाबींमध्ये ते मेंदू मज्जासंस्था आणि अंतःस्रावी ग्रंथींकडे पहाते आणि वर्तनाशी शरीरविज्ञानाचा सहसंबंध करण्याचा प्रयत्न करते तर तुलनात्मक मानसशास्त्र मुळात प्राणी आणि मानवी यांच्या वर्तनाचा संबंध जोडते आणि आपण ज्याला चांगले म्हणतो त्यापैकी एक तुलनात्मक चित्र मिळविण्याचा प्रयत्न करते आणि मानसशास्त्रात खूप जास्त वापरली जाणारी शाखा ही शैक्षणिक मानसशास्त्र विभाग आहे जिथे आपणास समजते की शैक्षणिक रचनांमध्ये मानसिक तत्त्वे वापरली जातात ते मुळात अभ्यासाकडे आणि अध्ययन अध्यापन पद्धतींच्या सुधारणेकडे लक्ष देतात आणि संपूर्ण शिक्षण पदवी प्रोग्राम बी प्रोग्राम एम प्रोग्राम ते मानसशास्त्रातून मोठ्या प्रमाणात माहिती घेतात विकासात्मक मानसशास्त्र संज्ञानात्मक मानसशास्त्रसंगठनात्मकl मानसशास्त्राचे असामान्य आणि वैद्यकीय पैलू याबद्दल आपण बोललो आहोत सैनिकी मानसशास्त्र आपण आताच पाहिले की या प्रभागात सैन्य दलांच्या गरजांकडे का पाहिले जाते ज्याचा अर्थ मुळात आहे आता आपण संरक्षण सेवांच्या विशिष्ट बाबींकडे पहात आहात ज्यामध्ये त्यांच्या कर्मचार्यांची आखणी प्रशिक्षण कार्यक्रम अधिकार्यांचा विकास या गुणवत्तेसारख्या सेवांचा समावेश आहे आणि सर्वात कठीण कार्य म्हणजे सैन्याच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंनी मनोबल राखणे आहे आरोग्य मानसशास्त्र आणि समुदाय मानसशास्त्र आपण पर्यावरणीय मानसशास्त्रावर चर्चा केली आहे आपण दोन मनोरंजक बाबींवर चर्चा केली एक म्हणजे सुधारात्मक मानसशास्त्र जिथे आपल्याला हे समजते की लोक कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करीत असलेले वर्तन समजून घेण्याच्या आणि बदलण्याच्या दिशेने कार्य करतात आणि मानसशास्त्राचे एक क्षेत्र जे आपल्या देशात नक्कीच इतके विकसित झाले नाही ते म्हणजे एरोस्पेस सायकॉलजी जे अंतराळ यानात किंवा उच्च उंचीवर असताना होणार्या शारीरिक आणि मानसिक बदलांचा विचार करते खेळाचे मानसशास्त्र हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे जे प्रेरणा उच्च जोखीम खेळ इत्यादि सारख्या मुद्द्यांकडे पाहते आणि पुन्हा एकदा आपल्या देशाच्या संदर्भात मानसशास्त्रातील विकसित नसलेल्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे राजकीय मानसशास्त्र लोकांशी संबंधित मुद्द्यांकडे आणि समस्यांकडे आणि अधिकार्यांशी त्यांचे संबंध पाहतात जे सर्वसाधारणपणे राजकीय स्वरूपाचे असतात तर हा संपूर्ण मानसशास्त्राचा विस्तार आहे आणि आपल्याला मानसशास्त्राच्या विभागांमध्ये तसेच उदयोन्मुख क्षेत्रात नेण्याचा हेतू हा होता की या प्रोग्राममध्ये तुम्ही निवडलेल्या विषयाचे काय महत्व आहे तर जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा आपण मानसशास्त्रातील विचारांच्या विविध शाखांबद्दल बोलू त्यानंतर आपण प्रमुख टप्यांबद्दल बोलू मग पद्धतींकडे जाऊ आणि यासह आपण सामान्यपणे मानसशास्त्र म्हणजे काय त्याच्या प्रबळ पद्धती आणि क्षेत्र यांना सर्वांगीण दृष्ट्या समजून घेऊ त्यानंतर दुसर्या आठवड्यापासून आपण विशिष्ट मॉड्यूलमध्ये जाण्यास सुरवात करू जिथे आपण समज शिक्षण स्मृती भावना अनुवंशशास्त्र वर्तन इत्यादींबद्दल बोलनार आहोत आणि जेव्हा आपण या कोर्सच्या शेवटच्या आठवड्यात येऊ त्यावेळी आपण पहिल्या 7 आठवड्यात काय चर्चा केली हे सैद्धांतिकदृष्ट्या समजण्यासाठी आपण मुळात काही पद्धती आणि त्यांचा उपयोग प्रयोगशाळे मध्ये पाहू तर मग पुढच्या व्याख्यानात भेटू सूचक शब्द मानसशास्त्र का अमेरिकन मानसशास्त्रीय संघटना मानसशास्त्राचे विभाग मानसशास्त्राचे क्षेत्र